तर या आठवड्यात स्वागत आहे आम्ही इंटरकनेक्टिंग मॉडेलिंगवरील व्याख्याना पासून प्रारंभ करतो इंटरकनेक्टिंग मॉडेल काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू आता आपण फिसिकल डिझाइनमध्ये पाहिले आहे जेव्हा जेव्हा आपण त्यामध्ये असलेल्या सर्किटचे लेआउट तयार करतो तेव्हा यात ट्रांजिस्टर ट्रांजिस्टर आणि त्यांचे इंटरकनेक्शन वापरून बांधलेले गेट्स सारखे मूलभूत सक्रिय घटक आहेत आता इंटरकनेक्ट मॉडेलिंग म्हणजे काय जेव्हा सिलिकॉन मजल्यावरील काही पॉईंट्स किंवा इंटरकनेक्शन्स 2 पॉईंट्स दरम्यान चालविली जातात तर मग त्या इंटरकनेक्शन्सचे गुणधर्म काय आहेत म्हणून आपण मुख्यत 2 अँगल्सतून त्या गुणधर्मांकडे पहात आहोत एक म्हणजे रेसिस्टन्सक गुणधर्म आणि दुसरे कॅपेसिटिव गुणधर्म आता या वायर्स च्या या रेसिस्टन्सक आणि कॅपेसिटिव्ह गुणधर्मांमुळे हे कोणत्या प्रकारचे डिलेज वैशिष्ट्ये आणि नॉईसाचे जोड्या नंतर दिसतील हे समजणे किंवा त्यांचे विश्लेषण करणे महत्वाचे आहे अशा प्रकारच्या वैशिष्ट्ये त्या परस्पर जोडण्याच्या ओळीत सामील होऊ शकतात तर रेषांच्या आकारासंदर्भात बरेच प्रश्न आहेत ओळी अरुंद असाव्यात त्या रुंद असाव्यात किंवा त्या कोठल्याही प्रकारातल्या असाव्यात तर हे इंटरकनेक्शन मॉडेलिंग आपण या मुद्द्यांकडे पाहत आहोत म्हणून मी हे सांगण्याचा प्रयत्न करीत होतो म्हणूनच आधुनिक VLSI चिपमध्ये नक्कीच ट्रान्झिस्टर आहेत परंतु चिप क्षेत्राच्या बर्याच टक्केवारीवर तथाकथित इंटरकनेक्ट्सचे वर्चस्व आहे आजकाल ट्रान्झिस्टर खूप लहान झाले आहेत आणि इंटरकनेक्शन्स ज्या प्रकारे आमचे फंक्शनल सर्किट्स तयार करण्यासाठी आम्हाला ट्रान्झिस्टर कनेक्ट करायचे आहेत ते चिप क्षेत्राच्या बाबतीत आणि डिलेज च्या बाबतीतही वर्चस्व ठेवतात याचा आम्ही उल्लेख केला आहे आता मांडणीचे प्रतिनिधित्व करण्याचे अनेक मार्ग आहेत येथे मी स्टिक आकृती हा शब्द वापरला आहे म्हणून मी तुम्हाला हे स्पष्टपणे सांगू इच्छितो आम्ही नंतर याकडे परत येऊ तर मी हे उदाहरण देऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न करू आम्ही CMOS NOT गेटचे उदाहरण घेतो तर CMOS NOT गेटचे हे योजनाबद्ध रेखाचित्र यासारखे दिसेल येथे 2 ट्रान्झिस्टर असतील हे p प्रकार असेल हे n प्रकार असेल हे इनपुट A आहेत आणि हे आउटपुट f असेल आणि हे आपला पावर पुरवठा VDD असेल आणि हे ग्राउंड आहे आता आम्ही या CMOS NOT गेटचे लेआउट पहात आहोत अर्थातच मी म्हटल्याप्रमाणे नंतर आपण लेआउट पैलूंमध्ये येऊ परंतु लेआउट कसे दिसते या संदर्भात मी तुम्हाला फक्त एक योजनाबद्ध शेजारी शेजारी दाखवत आहे आपण असे पाहिले आहे या 2 ट्रान्झिस्टर p टाइप आणि n टाइपसाठी आपण असे म्हणूया की हा तुमचा ड्रेन असेल तर हा तुमचा स्रोत असेल आपण फक्त कॉन्व्हेंशन उलट करू शकता जर हा ड्रेन असेल तर हा स्त्रोत आहे तर एका ट्रान्झिस्टरचा हा स्रोत तो दुसर्या ट्रान्झिस्टरच्या ड्रेनशी जोडलेला आहे आणि हे चॅनेल डिफ्यूजन लेयरवर बनले आहे आता सामान्यत कलर कोडिंग असते नंतर आपण कलर कोडिंगकडे पहात आहोत पण मी तुम्हाला सांगते म्हणून असे दिसते की ड्रेन टू सोर्स डिफ्यूजन लेयर ट्रूझिस्टर पुल डाउन ट्रान्झिस्टर आणि पुल अप ट्रान्झिस्टर साठी सामान्यत ते भिन्न कलराने दर्शवा तर मी हे दिलेले आहे सामान्यत ते ब्राउन कलरात दर्शविले जाते आणि हा स्रोत आणि ड्रेन जोडला जाणे आवश्यक आहे तर येथे एक संपर्क कनेक्शन असणे आवश्यक आहे हे सामान्यत मोठ्या x प्रकाराच्या सूचनेद्वारे दर्शविले जाते जे दर्शविते की येथे आमचा संपर्क आहे तर हे 2 डिफ्यूजन रेजियॉन्स आहेत हे p प्रकार ट्रांझिस्टरसाठी आहे हे n प्रकार ट्रान्झिस्टरसाठी आहे आणि V DD वर आहे आणि तळाशी ग्राउंड लाइन चालू असावी म्हणून VDD आणि ग्राउंड लाईन्स त्या पुन्हा दुसर्या कलराने दर्शविल्या जातात आपण ही VDD मेटल लाइन असल्याचे समजू ही आपली ग्राउंड लाइन आहे आणि पुन्हा या प्रसार रेजियॉन्सांना या VDD ग्राउंडशी कनेक्ट करावे लागेल तर येथे आणखी एक कनेक्शन आहे आणि येथे आणखी एक कनेक्शन आहे हे आउटपुट येथून घ्यावे लागेल तर हा बिंदू आहे जिथे 2 स्त्रोत आणि ड्रेन जोडत आहेत तर येथून आपल्याला आउटपुट घ्यावे लागेल आणि हे आउटपुट वेगवेगळ्या लेयर्सवर घेता येईल समजा आपण ते मेटलवर घेत आहोत मेटलसाठी ब्लू हे कॉन्व्हेंशन आहे तर येथे मला आउटपुट मिळेल आता इनपुट बद्दल इनपुटला या 2 ट्रांजिस्टरच्या गेटशी जोडले जावे हे असे दर्शविले जाते पुन्हा दुसरे भिन्न कलर संमेलन वापरणे रेड जेणेकरून हे आपल्या A चे प्रतिनिधित्व करेल तर या CMOS इन्व्हर्टरचे रूपण असे दिसेल आता मी दाखवलेल्या या वेगवेगळ्या विभागांची विड्थ हे मी बोलत आहे परस्पर कनेक्ट या रेषा किंवा वायर्स आहेत आपण काही प्रकारचे वायर्से म्हणू शकता कारण त्या काही सिग्नल देखील घेऊन जातील त्यातील काही वायर्स अगदी मेटलचा लेयर्स असतात ब्लू मेटलचा असतो रेड कलराचा पॉलिसिलिकॉन असतो ज्यामुळे गेट्स बनतात आणि ग्रीन्स आणि ठिपके असलेले रेजियॉन्स तथाकथित प्रसार करणारे रेजियॉन्स आहेत आता हे असे आहे की या प्रकारचे नोटेशन किंवा या आकृत्यास कधीकधी स्किमॅटिक म्हणतात किंवा आम्ही कधीकधी प्रतीकात्मक लेआउट म्हणून देखील संदर्भित करतो परंतु सहसा प्रतीकात्मक अर्थ म्हणजे आपल्या प्रत्येक क्षेत्राचा कलर किंवा भिन्न शेड दर्शविली जाते आता पुढील प्रश्न असा आहे की या ओळींची विड्थ आणि त्याचे विभाजन किती असावे हे आपल्यास आधीच माहित असल्यास आपल्याला अशा विस्तृत आकृती काढण्याची आवश्यकता नाही आम्ही फक्त एकाच ओळीने प्रत्येक रेजियॉन्साचे प्रतिनिधित्व करू शकतो तर आता आकृती असेच दिसेल येथे वापरल्याप्रमाणे मी ही कलर संगती वापरत आहे आणि रेड सह असे कनेक्शन असेल आणि या संपर्कांबद्दल मी त्यांचे प्रतिनिधित्व लहान या एक्स नोटेशनद्वारे करते हा समतुल्य लेआउट आहे आणि त्याला एक स्टिक आकृती म्हणतात त्याला एक स्टिक आकृती असे म्हणतात कारण प्रत्येक ओळ आपण सांगू शकता त्या 0 विड्थच्या ओळीने दर्शविली जाते तर हे एक स्टिक सारखे आहे परंतु आपल्याला माहित आहे ब्लू मेटलसाठी स्टॅण्ड आहेत म्हणून जेव्हा मी अशी ओळ काढते तेव्हा हे स्पष्टपणे माहित होते की या ओळीची किमान विड्थ किती असावी आम्ही नंतर या मुद्द्यांकडे या किमान विड्थ आणि सेपरेशन नियमांकडे येऊ म्हणून जर तेथे पॉलिसिलॉन लाइन आणि मेटल लाइन एकमेकांच्या पॅरेलाल चालू असेल तर त्या दरम्यान किमान अंतर काय असावे हे नियम आधीच ज्ञात आहेत येथे एकदा मी स्टिक आकृती काढली की स्टिक आकृती या लेआउटमध्ये रूपांतरित करणे सरळ पुढे आहे म्हणून सामान्यत जेव्हा एखादा डिझाइनर लेआउट तयार करतो तेव्हा सामान्यत स्टिक आकृती बनविली जाते म्हणून आपण परत येऊ या म्हणून मी म्हटल्याप्रमाणे स्टिक डायग्राममध्ये ज्या रेषांनी आपण काढतो ते आकार निश्चित करतात आकारांचे आकार म्हणजे विड्थ म्हणजे विड्थ आणि सेपरेशन देखील वायर्सचे बरेच लेयर्स आहेत कारण या आकृतीप्रमाणे वायर्स मेटलवर नसतातच जसे आपण पाहू शकता की काही वायर्स मेटलवर आहेत काही प्रसार आहेत तर काही पॉलिसिलिकॉनवर आहेत म्हणून आम्ही त्यांना वेगवेगळ्या कलर संमेलनातून दर्शवितो आणि ट्रान्झिस्टर अशा काही वायर्स च्या खाली अस्तित्त्वात आहेत जसे की कॉन्व्हेंशन असे आहे की जेथे जेथे पॉलिसिलॉन आणि डिफ्यूजन लाइन क्रॉस आहे तेथे येथे एक क्रॉस आहे आणि येथे दुसरा क्रॉस आहे तर ट्रान्झिस्टर तयार झाला आहे म्हणून मी हे सर्कल म्हणून दर्शवित आहे येथे ट्रान्झिस्टर असेल येथे ट्रान्झिस्टर असेल तर हे आणखी एक कॉन्व्हेंशन आहे तर आपल्या स्टिक डायग्राम लेआउटमध्ये जिथे आपल्याला असे दिसते की पॉली सिलिकॉन आणि डिफ्यूजन लाइन ओलांडत आहे तेथे दोन ऑर्थोगोनल परस्पर पेरपेंडीकलर आहेत म्हणून येथे एक ट्रान्झिस्टर असेल येथे एक ट्रान्झिस्टर असेल तर आपण सहजपणे पाहू शकता की या लेआउटचे हे स्टिक आरेख हे खरंतर ट्रान्झिस्टर स्तरावरील आकृती किंवा नेटलिस्टशी संबंधित आहे जे मी डाव्या बाजूला उजवीकडे दर्शविले आहे आता मी म्हणालो की तंत्रज्ञानाचे मापन करणारे वायर्से अरुंद होत आहेत म्हणजे ते थिनेर होत आहेत आणि जसजसे ते थिनेर होत आहेत तसतसे रेझिस्टिव्ह आणि इतर परिणामांचा प्रभाव वाढत आहे तर इंटरकनेक्ट डिलेज आम्ही आधीच RC डिलेज आणि इतर गोष्टींबद्दल बोललो आहोत म्हणून ते डिलेज ऑपरेशनची गती निश्चित करतात आणि अर्थातच पावरच्या वापरावरही परिणाम होईल कारण जर तेथे दोन वायर्स एकमेकांशी पॅरेलाल चालू असतात जर एका वायरवर काही सिग्नल ट्रान्सिशन असेल तर त्यावर कॅपेसिटीव्ह प्रभाव येऊ शकतो इतर आणि परिणामी सिग्नल इतर वायरमध्ये देखील येऊ शकतो आणि जेव्हा जेव्हा सिग्नल ट्रान्सिशन होते तेव्हा आम्ही नंतर हे पुन्हा पाहणार आहोत जेव्हा जेव्हा आम्ही पॉवर इश्यूविषयी बोलतो की जेव्हा जेव्हा सिग्नल ट्रान्झिशन होते तेव्हा काही गतिशील पावर लुप्त होण्याचे कार्य उद्भवते आणि नॉईस देखील होतो त्यामुळे नॉईस काबीज होऊ शकेल म्हणजे फक्त एक उदाहरण म्हणजे मी असे म्हटले होते की जेव्हा जेव्हा एका ओळीत या सिग्नलमध्ये काही बदल होतो तेव्हा काही नॉईस कदाचित वेगळ्या प्रकारे जोडले जाऊ शकतात आणि फक्त नॉईसाचा किंवा कपलिंगच्या या कॅपेसिटीव्हचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यानंतरचे कॉन्व्हेंशन म्हणजे पर्यायी लेयर्स ऑर्थोगोनली चालतात याचा अर्थ काय आहे ते पहा जेव्हा मी जेव्हा चिपचा लेआउट तयार करतो तेथे अनेक लेयर्स बांधले जातात प्रथम सिलिकॉनच्या शीर्षस्थानी आम्ही प्रसरण तयार करतो त्यानंतर पॉलिसिलिकॉन नंतर मेटलचे अनेक लेयर्स आता सलग 2 लेयर्स ओलांडून कॅपेसिटिव्ह प्रभाव अधिकतम होईल कारण तेथे पुढे असल्यास कॅपेसिटन्सचे मूल्य कमी असेल तर सलग लेयर्स ओलांडून कॅपेसिटन्सचा प्रभाव किंवा कॅपेसिटिव्हचा परिणाम अधिक होईल म्हणूनच आपण म्हणतो की जर दोन वेगवेगळ्या लेयर्सांवर 2 वायर्स कार्यरत असतील तर त्या एकमेकांना अशा प्रकारे पेरपेंडीकलर राहू द्या जेणेकरून या 2 वायर्स च्या दरम्यान आच्छादित करण्याचे क्षेत्र कमीतकमी असेल आणि परिणामी कॅपेसिटिव्ह प्रभावित देखील कमीतकमी कमी केले जाईल तर आपण या लेआउटमध्ये पाहू शकता की आम्ही अशा संमेलनाचे अनुसरण केले आहे जसे की हा प्रसार आणि पॉलिसिलिकॉन लेयर्स एकमेकांवर पेरपेंडीकलर चालू आहेत हा प्रसार आणि हे मेटल ते एकमेकांना पेरपेंडीकलरही चालवित आहेत तर साधारणपणे हे एक कॉन्व्हेंशन आहे जे डिझाइनरने अनुसरण करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून कॅपेसिटिव्ह प्रभाव कमी होईल आता वायर जओमेट्रीएस बद्दल बोलत आहोत तर आम्ही येथे आकृत्याचा संदर्भ घेतो जिथे आपण दोन वायर्स एकमेकांना पॅरेलाल चालू दर्शवितो आता या वायर्स सिलिकॉन मजल्यावर ठेवल्या आहेत आता प्रत्यक्षात एक वायर 0 थिकनेसचा असू शकत नाही एक मर्यादित थिकनेस आहे म्हणून ते आयताकृती सारखे असेल आपण असे म्हणू शकता की वायर म्हणून तयार केलेले 3 डिमेंसीओनल आकार आहेत तर या आकारात प्रत्येकाची लेंग्थस l विड्थची w आणि थिकनेस t असेल आणि अशाच दोन वायर्स एकमेकांशी पॅरेलाल कार्यरत असणा वायर्सला वेगळे करणे असेल तर त्याच लेयरवर आपण म्हणत आहोत की एक वायर विड्थचा असावा आणि त्यास दुसर्या लेयरपासून सेपरेशन करणे आवश्यक आहे तर मी म्हणायचे आहे की वरपासून पाहिले तर येथे एक वायर चालू असेल तिथे असेच दुसरे पॅरेलाल वायर चालू असू शकतात तिथे असेच दुसरे पॅरेलाल वायर चालू असू शकतात म्हणून आम्ही इतके विड्थ w सांगत आहोत आहे w आणि सेपरेशन s आहे त्याचप्रकारे येथे येथे s असतील तर हे w प्लस s एकत्र घेतलेले पीच असे म्हणतात तर फिसिकल काय आहे आपण पिच चा अर्थ सांगू शकता पीचचा अर्थ एखाद्या विशिष्ट क्षेत्रात किंवा विशिष्ट लेंग्थस च्या आत म्हणजे आपण किती ओळी काढू शकता आपल्याकडे वायरसाठी स्वतःच या w प्लस s ची जागा शिल्लक असणे आवश्यक आहे आणि पुढील वायर तयार होण्यापूर्वी वेगळे करणे देखील आवश्यक आहे तर जर तेथे अशा 10 पॅरेलाल वायर्स ची मांडणी करायची असेल तर आपल्याला द्यावयाची एकूण जागा असेल याचा अर्थ पीचचा संदर्भ आहे तर पीच ही एक गोष्ट आहे आणि या वायर्सचा आणखी एक पैलू म्हणजे आस्पेक्ट रेशिओ तर आस्पेक्ट रेशियो थिकनेस आणि विड्थच्या संदर्भात संबंधित जओमेट्रीएसचे प्रतिनिधित्व करते w बाय t द्वारा आस्पेक्ट रेशिओ म्हणून परिभाषित केले जाते आता जुन्या प्रक्रियेच्या तंत्रज्ञानात पूर्वी आपल्याकडे जे होते आमच्याकडे असे होते की वायर्स खूपच अरुंद आहेत परंतु त्या खूपच विस्तृत आहेत जओमेट्रीएसमध्ये ते खूप विस्तीर्ण आहेत परंतु अतिशय अरुंद आहेत त्यामुळे w द्वाराचे आस्पेक्ट रेशिओ t खूपच लहान होते यापूर्वी आमच्यात हेच होते परंतु तंत्रज्ञान स्केलिंगसह म्हणजेच आता आपल्याकडे या मूलभूत वायर्स आणि या लेआउटच्या या विभागांना बनावट बनविण्यासाठी अधिक अचूक यंत्रणा आहे तर आता वायर तयार करणे शक्य आहे ज्याच्या विड्थच्या बाबतीत जास्त थिनेर आहे तर w खाली गेला आहे आणि आधुनिक प्रक्रियेत 2 च्या क्रमाचे आस्पेक्ट रेशो असणे हे अगदी व्यावहारिक आहे याचा अर्थ असा की जर थिकनेस t असेल तर विड्थ 2 बाय 2 असू शकते म्हणून थिकनेसपेक्षा कमी देखील आज आपल्याकडे हेच आहे आणि फक्त लेयरिंग पाहण्यासारखे जसे की सब्सट्रेटचा विचार करा असे म्हणू यासारखे अनेक स्तर मी दर्शवित आहे म्हणजे मी म्हणजे 180 नॅनोमीटर प्रक्रियेचे विशिष्ट उदाहरण घेत आहे जे पुन्हा फारच नवीन नाही परंतु हे मी सांगण्याचा प्रयत्न करीत असलेले परिणाम समजून घेण्यात मदत करेल म्हणून अनेक मेटल लेयर्स असू शकतात मी विशेषत मेटलचे लेयर्स दर्शवित आहे तेथे कमीतकमी 6 मेटलचे लेयर्स असू शकतात सामान्यत मेटलच्या लेयर्स वर जाताना सर्वात कमी मेटलचा स्तर आपण याला M1 नंतर M2 नंतर M3 आणि नंतर M4 म्हणतो तर नियम असा आहे की जेव्हा आपण सब्सट्रेटच्या दिशेने खाली जाता तेव्हा आम्ही वायर्स अधिक अचूक आणि थिनेर करू शकतो म्हणून आपण वरच्या बाजूस जाताना वायर्स अधिक घट्ट होऊ लागतात कारण पृष्ठभागांमध्ये अधिक अनियमितता असेल आणि त्या थिनेर वायर्स उंच लेयर्सांवर घालणे विश्वासार्ह ठरणार नाही ज्याप्रमाणे आपण वायरची विड्थ पुढे सरकतो तसतसे विस्तृत आणि विस्तृतही होत जाईल तर प्रथम मेटलचा लेयर्स M1 सामान्यत थिनेर आणि अरुंद असेल म्हणूनच या वायरचा वापर ट्रान्झिस्टर आणि उच्च डेन्सिटीच्या सेल इत्यादींना जोडण्यासाठी केला जाईल आणि उच्च स्तराच्या वायर एकमेकांशी जोडण्यासाठी असतील जसे की M2 ते M4 3 लेयर्स आहेत ते आहेत M1 पेक्षा जाड आहे आणि ते इंटरकनेक्शन्ससाठी लांब वायरसाठी चालविले जाऊ शकतात आणि म्हणे की M5 आणि M6 आणखी दाट होईल आणि ते आपला वीजपुरवठा आणि घड्याळासारख्या गंभीर जाळ्या चालविण्यासाठी वापरतात तर या सारणीमध्ये आपल्याला या 180 नॅनोमीटर प्रक्रियेसाठी वैशिष्ट्यपूर्ण मूल्ये दिसतील वायर थिकनेस डब्ल्यूची थिकनेस टी आणि आस्पेक्ट रेशोचे प्रमाण किती असेल तर तुम्ही याकडे परत आला s चे सेपरेशन आहे टी थिकनेस आहे आणि डब्ल्यू थिकनेस आहे म्हणून येथे आम्ही ही आकडेवारी सेपरेशन विड्थ थिकनेस आणि आस्पेक्ट रेशिओ देखील दर्शवित आहोत म्हणून जसे आपण पहात आहात की आपण लेयर 1 पासून लेयर 6 वर जात आहात सॉरी म्हणून वायर्स जाड आणि दाट होत आहेत विड्थ मोठी होत आहे वेगळेपणही वाढत आहे जर तुम्ही साधारण गणना केली तर त्यातील आस्पेक्ट रेशो 1 92 0 2 आणि 2 असेल तर अंदाजे 2 तर आस्पेक्ट रेश्यो 2 राहतो पुढे वायर रेसिस्टन्स येतो आता या वायर्स काही नसून या विड्थच्या लेंग्थस सह थिकनेससह या प्रकारच्या सॉलिड आयताकृती अवरोध आहेत आता अशा ब्लॉकसाठी आपल्याला ठाऊक असेल की रेसिस्टन्स एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अशा समीकरणाद्वारे दिले जाते यालाच रेसिस्टिव्हिटी म्हणतात तर रेसिस्टन्स l च्या लेंग्थस चे असेल लेंग्थस चे असेल तर ते थिकनेसच्या t च्या विरूद्ध प्रमाणित असेल आणि विड्थच्या w च्या व्यतिरिक्त प्रमाणित असेल आता प्रति युनिट थिकनेस रेसिस्टन्स कारण t एका विशिष्ट लेयरसाठी सहसा स्थिर असते म्हणून आम्ही विशिष्ट व्हॅल्यू म्हणून परिभाषित करतो तर आपण हे सांगत आहोत की हा R बरोबर आहे तर काय सूचित करते आपण पहाल की l बरोबरच w असेल तर R समान आहे तर आपण काय म्हणू शकता की काय आहे चौरस आकाराच्या वायरच्या आकारात असलेल्या वायरचा रेसिस्टन्स आहे कारण चौरस आकाराच्या वायरसाठी l w च्या समान असेल तर वायर अशा दिसेल l आणि w समान आहेत म्हणा हे माझे आहेत 2 टर्मिनल म्हणा लेंग्थस हे बरेच आहे विड्थ देखील समान आहे इतका चांगला अर्थ जसे की स्क्वेअर यासारखे आहे की हा स्क्वेअर मोठा आहे हे खरोखर फरक पडत नाही जोपर्यंत l आणि w समान आहेत तोपर्यंत त्याचे रेसिस्टन्स मूल्य समान असेल तर या समीकरणानुसार बरोबर हे आमच्याद्वारे म्हणायचे आहे समजा माझी ओळ अशी आहे आता अशा अनेक लहान बॉक्स असतात जेणेकरून टर्मिनलच्या दरम्यान रेसिस्टन्स काय असेल प्रत्येक बॉक्समध्ये रेसिस्टन्स होईल म्हणून याचा रेसिस्टन्स केला जाईल तर वायरच्या रेसिस्टन्सशक्तीचा अंदाज घेण्याची एक सोपी यंत्रणा आहे आपण फक्त सर्वात लहान चौरस आकाराचे वैशिष्ट्य घ्या आणि असे किती स्वेअर शोधून काढले आहेत याची मोजणी करा जसे एखाद्या विशिष्ट बाबतीत आपली विड्थ w असेल तर सांगा w काहीही असू शकते आणि आपली लेंग्थस l आहे नैसर्गिकरित्या w पेक्षा कमी आहे l म्हणून येथे आपण असे गृहित धरता की आपल्याकडे w बाय w आकाराचे स्वेअर आहे कल्पना करा की प्रत्येक चौरस w द्वारे आहे आणि किती स्वेअर संख्या स्वेअर दिले जातील द्वारा तर आपला रेसिस्टन्स होईल जे या समीकरणाद्वारे दिले गेले आहे तर रेसिस्टन्स मूल्य असेच केले जाते तर हे आकृती आपल्याला खरोखर सांगते तर आपण फक्त चौरसांची संख्या मोजा म्हणजे आपले वायर्स यासारखे आकाराचे असो किंवा आपण समान गुणाकार घटकांद्वारे लेंग्थस आणि विड्थच्या दृष्टीने वायर वाढवितो विड्थ दुप्पट करा आणि लेंग्थस देखील दुप्पट करा आपला रेसिस्टन्स मूल्य समान राहील ही कल्पना आहे म्हणून जेव्हा जेव्हा मी असे म्हणतो की मी एखादे गेट स्केलिंग किंवा स्केलिंग करीत आहे तेव्हा मी एक गेट मोठा किंवा छोटा बनवितो म्हणून चित्रात येणारी संकल्पना ही आहे चॅनेल क्षेत्र प्रसार आणि पॉलीसिलिकॉन ओव्हरलॅप क्षेत्र जे वाढते किंवा कमी होते आणि फक्त किती स्वेअर आहेत हे लक्षात घेऊन आम्ही मूलभूत रेसिस्टन्स R चौरसच्या दृष्टीने रेसिस्टन्स करण्याच्या अचूक मूल्याचा अंदाज करू शकतो ठीक आता इंटरकनेक्शन्सच्या संदर्भात इंटरकनेक्शन्स विशेषत मेटलवर ठेवलेले असतात तर येथे आधी आपण एकमेकांना जोडण्यासाठी अॅल्युमिनियम वापरत होतो ही रेसिस्टन्सकता आहे म्हणूनच आपण पाहू शकता की अॅल्युमिनियमची रेसिस्टन्सकता 2 8 मायक्रो ओम 'सेंटीमीटर आहे परंतु गोल्ड कॉपर आणि सिल्वर सारख्या साहित्यांकडे अधिक रेसिस्टन्सकता आहे गोल्ड महाग आहे परंतु कॉपर स्वस्त आहे परंतु कॉपर अधिक चांगले आहे आपण म्हणू शकता 1 7 सिल्वर तुलना करणे योग्य आहे आधुनिक प्रक्रिया म्हणून ते सामान्यत कॉपर वापरतात परंतु कॉपरची एक समस्या म्हणजे कॉपरचे अटॉम्स सिलिकॉनमध्ये पसरतात ज्यामुळे ट्रान्झिस्टरचे नुकसान होते तर योग्य काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून एक प्रसार अडथळा निर्माण होईल आणि या कॉपरच्या लेयर्स वायर्स आहेत प्रसार फैलाच्या अडथळाने वेढलेले असणे आवश्यक आहे तर या तंत्राचा वापर आणि सराव केला जातो वेगवेगळ्या लेयर्सांसाठी ही विशिष्ट रेसिस्टन्स मूल्ये आहेत जसे मी वेगवेगळ्या मेटल लेयर्सच्या शीटच्या रेसिस्टन्सविषयी बोललो आहे पत्रक रेसिस्टन्स ओम प्रति बॉक्स आहे हा तुमचा बेसिक R बॉक्स आहे R बॉक्स मूल्य आपल्याला मेटल 1 दिसेल कारण रेषा अरुंद आहेत रेसिस्टन्स 0 08 आहे परंतु जेव्हा आपण रेषा वर जास्तीत जास्त दाट होतात तेव्हा रेसिस्टन्स मूल्य 0 02 मध्ये कमी होत आहे त्याचप्रमाणे पॉलिसिलिकॉन मध्ये मेटल पेक्षा 3 ते 10 जास्त आहे जर ते सिलीसीडेड केले गेले तर ते प्रसार 3 ते 10 पर्यंत असते सिलीसीडेड तयार करण्याचा एक विशेष मार्ग आहे परंतु जर एखादा सिलीसाइड नसेल तर जे बरेच सोपे आहे तर रेसिस्टन्स मूल्य वाढते तर रेझिस्टन्स व्हॅल्यू बदलते म्हणून जसे आपण वर जात आहात आपली मूल्ये बदलत आहेत खाली सरकत आहेत मूल्ये वाढत आहेत तर दुसरा मुद्दा संपर्क रेसिस्टन्स आहे जेव्हा आपणास येथे जसे 2 लेयर्स दरम्यान संपर्क हवा असेल मी रेड आणि ब्लू दरम्यान एक कनेक्शन दर्शवित आहे रेड पॉलिसिलिकॉनचे प्रतिनिधित्व करते ब्लू मेटलचे प्रतिनिधित्व करतात साधारणपणे मला कट किंवा संपर्क हवा असतो आता अशा प्रत्येक संपर्कास सामान्यत रेसिस्टन्स मूल्य असते जे 2 ते 20 ओम पर्यंत बदलू शकते म्हणून उच्च रेसिस्टन्स अधिक काही इतर समस्यांसाठी RC डिलेज होईल तर जर मला संपर्कांचा रेसिस्टन्स कमी करायचा असेल तर ते असे आहे की एका संपर्काऐवजी आपण बरेच छोटे संपर्क वापरू शकता जसे की येथे 2 वायर्स शेजारी शेजारी चालू आहेत येथे आपण काही छोटे हे 8 संपर्क ठेवू शकता या विंडो मध्ये आणि त्याचप्रमाणे जिथे एक कोपरा आहे म्हणून येथे आपण पहाल की तेथे 16 4 बाय 4 संपर्क आहेत परिणाम असा आहे की या संपर्काचे निव्वळ रेसिस्टन्स मूल्य कमी असेल साधारणपणे हेच केले जाते आता वायर कॅपेसिटन्स बद्दल बोलणे तर पुन्हा समजा मी एका विशिष्ट लेयरवर चालणाऱ्या वायरचा विचार केला तर मी बाजूच्या दृश्याकडे पहात आहे तर त्याच लेयर्सावर पॅरेलाल चालू असलेल्या इतर वायर्स असू शकतात वरील लेयर्सावर काही वायर्स कार्यरत असू शकतात खाली लेयर्सांवर काही वायर्स कार्यरत असू शकतात म्हणून जेव्हा मी एकूण कॅपेसिटिव्ह प्रभावाबद्दल बोलतो तेव्हा या ऍड्जसेन्ट वायर्स दरम्यान कपॅसिटीन्स असू शकते मी त्याला C ऍड्जसेन्ट म्हणतो उजवीकडे एक आहे डावीकडील आहे म्हणून योगदान दोनदा आहे वरील लेयर्स C वरुन आणि C तळाशी असलेल्या रेषेसह कॅपेसिटन्स तर या रेसिस्टन्स शक्तीचे एकूण रेसिस्टन्स किंवा एकूण कॅपेसिटन्स Cएकूण असेल म्हणून जेव्हा आपण एखादा चांगला अंदाज लावू इच्छित असाल तेव्हा आम्हाला याकडे लक्ष द्यावे लागेल आता जवळच्या लेयर वायर्स एकमेकांना ऑर्थोगोनल का आहेत हे C टॉप आणि C बॉटमची व्हॅल्यू कमी करणे आहे जर ते पूर्णपणे पॅरेलाल चालवत असतील तर कॅपेसिटन्स मूल्य ठीक असेल म्हणूनच ते ऑर्थोगोनल बनलेले आहेत पॅरेलाल प्लेट कॅपेसिटरचे कॅपेसिटन्स मूल्य जर आपल्याला आठवत असेल तर या अभिव्यक्तीद्वारे दिले जाते जेथे माध्यमाचे एक डाइलेक्ट्रिक स्थिरता असते A प्लेट्सचे क्षेत्रफळ असते आणि d वेगळे होते ओव्हरलॅप जितके मोठे असेल तितके क्षेत्र अधिक असेल कॅपेसिटन्स जास्त असेल वायर किंवा प्लेट्समधील अंतर जितके जास्त असेल तितके क्षमता कमी असेल म्हणून आम्ही हेच करतो आणि त्या बदल्यात काही पॅरामीटर k द्वारे दिली जाते मोकळ्या जागेच्या डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट्स ने गुणाकार आणि सिलिकॉन डायऑक्साइड साठी k चे मूल्य साधारणत 3 9 असते तर या k चे मूल्य कमी करा हे एपिसिल छोटे असेल तर कॅपेसिटिव्ह प्रभाव कमी असेल म्हणून आजकाल आम्ही अशी सामग्री वापरण्याचा प्रयत्न करीत आहोत ज्यांचे k मूल्य कमी आहे याचाच अर्थ असा आहे की पॅरेलाल प्लेट कॅपेसिटन्स आधीच आहे मी मी लेयर्सांमध्ये कॅपेसिटन्स हा ब्लॉक ब्लॅक म्हणून दर्शविलेला ठोस ब्लॉकचा उल्लेख केला आहे हे कपॅसिटरची प्लेट दर्शवते म्हणून वर आणि खाली लेयर्स असू शकतात ज्यामध्ये कपॅसिटीन्स बनते आता सामान्यत वायरिंग कॅपेसिटन्स मूल्ये देखील येथे दर्शविली आहेत पॉलीसिलिकॉन टू सब्सट्रेट हे मायक्रोमीटर स्क्वेअर मायक्रॉन स्क्वेअर द्वारे फेम्टो फॅरड आहे 058 मेटल 1 ते सब्सट्रेट कमी आहे मेटल 2 आणखी कमी आहे मेटल 3 कमी आहे परंतु लेयर्सापर्यंत पसरलेल्या लेयर्सांदरम्यान ते आपण पाहू शकता इतके उच्च आहे 0 ही आकडेवारी अशा जुन्या प्रक्रियेसाठी एक मायक्रॉन CMOS प्रक्रियेसाठी आहे परंतु तंत्रज्ञानाने मूल्ये कमी केल्यामुळे संबंधित मूल्ये अजूनही समान आहेत त्या प्रसाराचे कॅपेसिटन्स वर्चस्व आहे आणि हा आलेख वास्तविकपणे आपल्याला या दुसऱ्या मेटलच्या लेयर्स M2 साठी दर्शवितो मग वायर्स च्या विड्थसह कॅपेसिटन्स मूल्य कसे बदलते तर मी या बाजूला कपॅसिटीन्स दाखवते आणि ही विड्थ आहे आणि हे भिन्न प्लॉट्स दाखवलेले आहेत ते वेगवेगळे पीच चे प्रतिनिधित्व करतात म्हणजे वेगळे करणे म्हणून जर वायर्स मोठ्या प्रमाणात सेपरेशन झाल्या असतील तर येथे सांगा सर्वात मोठे डॉट शो s अनंततेच्या बरोबरीचे आहेत येथे कॅपेसिटन्स कमीतकमी आहे परंतु जसजशी वायर्से जवळ येत आहेत तसे कॅपेसिटन्सचे मूल्य वाढत आहे तर हा सामान्य कल सर्व स्तरांवर अवलंबून आहे तुम्हाला ही कल्पना देण्यासाठी मी हे आकृती फक्त दर्शविले आहे तर यासह आपण लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत पुढील व्याख्यानात आम्ही या इंटरकनेक्ट मॉडेलिंगवरील आणखी काही मुद्द्यांसह पुढे जात आहोत